डिझास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे तर आज या संपूर्ण कोर्ससाठी हे आपले शेवटचे लेक्चर आहे आणि मी सुरुवाती पासून शेवटपर्यंतच्या सर्व प्रवासाचा समराईज देणार आहे तर आम्ही आपल्याला काय दिले आणि त्या समरी काय आहे या प्रत्येक मॉड्यूलचा गिस्ट काय आहे आणि आपण घरी काय घेत आहोत आपल्याला माहित आहे म्हणूनच आपल्याला हे कन्क्लुजन कसे आहे हे माहित आहे म्हणून हे शेवटचे लेक्चर होणार आहे आणि सर्व प्रथम मी खरोखरच सर्व पार्टीसिपेशनींचे आभार मानतो ज्यांनी हा अभ्यासक्रम पेशन्टली घेतला आहे आणि सर्व असाइनमेंट्स दिले आहेत आणि आमचे सर्व लेक्चर ऐकत आहेत आणि स्पष्टपणे भिन्न डीआयलेक्टस आणि भिन्न टर्मिनॉलॉजी चा कॉपी करीत आहेत आणि आपल्याला नवीन गोष्टी शिकणे आणि दरम्यान आमच्याशी संवाद साधणे देखील माहित आहे तर मी खरोखर ही ओप्पोर्च्युनिटी घेतली आहे आणि मी व सुभज्योती समद्दार हा कोर्स एक अतिशय फ्रुटफुल कोर्स बनविण्यात खरोखरच कोणी कोपरेशन केले आहे त्याच्या सर्व इंटरेस्टिंग स्पष्टीकरणे स्पष्टीकरणे त्यावरील थेरिओटिकेल ग्राइंडिंग जेणेकरून तुम्हाला माहित असेलच की हा सर्व पाठिंबाशिवाय हा अभ्यासक्रम फारसा फ्रुटफुल झाला नाही परंतु आम्ही जे काही सांगतो त्याबद्दल मी एक प्रकारचा समरी देणार आहे सर्वप्रथम हा कोर्स ज्या प्रकारे आपण डिझास्टर रिकव्हरीची प्लॅन बनवितो आणि बिल्ड बॅक बेटर म्हणून त्यास 8 मॉड्यूल आहेत प्रथम मॉड्यूल डिझास्टर रिस्क रिकव्हरी बद्दल परिचय आणि बिल्ड बॅक बेटर बद्दल होते म्हणूनच हे प्रत्यक्षात रिस्क म्हणजे काय आपल्याला काय हझार्ड आहे आणि काय वनराबिलिटी आहे आणि प्रत्यक्षात बिल्ड बॅक काय आहे पर्पेस्कटिव्स काय आहे बिल्डचे भिन्न पर्पेस्कटिव्स अधिक चांगले आहे याची थेरिओटिकेल समजूत देते म्हणूनच हे डिझाइन केलेले सर्वात प्रथम मॉड्यूल होते कारण त्यांना ऍस्पिरेट देणे डिफरंन्ट विद्यार्थ्यांचे होते कारण डिफरंन्ट विद्यार्थी पार्टीसिपेशनी प्राध्यापक असणारे बरेच लोक असतील विद्यार्थी असणारे बरेच लोक आहेत बॅचलर मास्टर्स किंवा नॉन आर्किटेक्चरल पार्श्वभूमीचे बरेच लोक आहेत परंतु नंतर प्रथम बेसिक मॉड्यूल आपल्याला टर्मिनॉलॉजी रिस्क वनराबिलिटी हझार्डस डिझास्टर डेव्हलपमेंट आणि बिल्ड बॅक बेटर समजते दुसरे मॉड्यूल आम्ही जे केले ते होते एखाद्याला वनराबिलिटी कशी समजू शकते आणि आम्ही कल्चर देखील आणली आहे हे आपणास माहित आहे की कल्चरल डायमेन्शन वनरेबल आस्पेक्ट मध्ये कसा आहे आणि कल्चर कशी रिस्क दायक बनते कल्चर रिस्कमध्ये आहे म्हणून आम्ही येथे वनराबिलिटीच्या मॅपिंगच्या विविध टूल्स आणि मेथडबद्दल आणि विशेषतः कल्चरल संदर्भात डिस्कस केली म्हणून एकदा आपण थेरिओटिकेल समजून घेतल्यानंतर दुसरे आपण त्यातील काही मॅपिंग टेक्निकशी फॅमिलिअर व्हाल आणि भिन्न चॅलेंजिंग कॉन्टेक्स फॅमिलिअर व्हाल म्हणून आम्ही ऑर्गनिझेशनल सेटअप आणि बिल्ड एंवीरोन्मेण्ट प्रोफेशनच्या भूमिकेसह चर्चेवर गेलो म्हणून येथे आपण इन्स्टिट्यूशनल सेटअप फ्रेमवर्क गाईडन्स आणि त्यादृष्टीने तयार केलेल्या एंवीरोन्मेन्ट प्रोफेशनल्स भूमिका काय आहे हे माहित आहे विविध आर्किटेक काय आहेत याबद्दल काय बोललो आर्किटेक्टची भूमिका काय आहे काय आहे इंजिनिरची भूमिका सर्वेअर करणार्याची भूमिका काय असते आणि प्लॅनरची भूमिका काय असते म्हणून त्या मार्गाने आम्ही DRR च्या संपूर्ण संस्थात्मक सेटअपला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला मग आम्ही डिझास्टर नंतरच्या प्रक्रियेच्या डिझास्टरपूर्वीच्या टाइमलाइन प्रक्रियेसह पुढे गेलो म्हणून एकदा आपल्याकडे या 3 मॉड्यूलची थेरिओटिकल पार्श्वभूमी असेल तर त्यासंबंधित थेअरी काय आहे आणि असुरक्षिततेशी संबंधित काही साधने असुरक्षितता समजून घेत आहेत आणि संदर्भासह आहेत तर आम्ही आपल्याला विविध सेटअपची माहिती देण्याचा प्रयत्न करतो संस्था गव्हर्नन्स सेटअप्स आणि येथून डिझास्टर पूर्व डिझास्टर नंतरच्या टप्प्याटप्प्याने आपोआप पुढे गेलो म्हणून डिझास्टर रिस्क कमी करण्याचे चौथे मॉड्यूल आणि डिझास्टर पूर्व नियोजनाबद्दल आपल्याला माहिती आहे की एखादी व्यक्ती कशी तयारी करू शकते हे येथे आहे आम्ही येथे सज्जता कार्यक्रमांबद्दल बोललो आणि जगभरातील विविध लाइव्ह केस स्टडीज देखील दिले आहेत या कोर्स बद्दल चांगली गोष्ट म्हणजे आम्ही प्रत्यक्षात थेअरी आणले आणि समांतरपणे आम्ही जगभरातील विविध प्रकरणांबद्दल चर्चा केली जेणेकरून आपणास माहित असलेल्या एकमेकांकडून आपण शिकू शकू हे केवळ भारतावर लक्ष केंद्रित करत नाही तर हे संपूर्ण जगातील पेरू कोलंबिया तुर्की येथून शिकले आहे विविध प्रकरणे समाविष्ट केली मग डिझास्टर नंतर लगेच आपल्याला माहिती असलेले रिलीफ रिकव्हरी आणि ट्रॅजिशन ट्रॅजिशन टप्पा काय आहे त्यातील रिलीफ टप्पा आणि टेम्पोरारी गृहनिर्माण म्हणूनच आम्ही केनियाच्या केस स्टडी आणि इतर केस स्टडीबद्दल चर्चा केली आणि नंतर मोठ्या प्रमाणात मी विचार करतो की संपूर्ण अभ्यासक्रमात आम्ही रिकन्स्ट्रक्शन डिझास्टर नंतरच्या रिकन्स्ट्रक्शनबद्दल चर्चा केली तिकडेच त्सुनामी रिकव्हरी कार्यक्रम जे माझे स्वत चे क्षेत्र आहेत आणि तसेच किरुणाचे रिकन्स्ट्रक्शन जे माझे स्वतःचे क्षेत्र आहे आणि आम्ही तेथील कल्चरच्या भागावर चर्चा केली पेरू अल साल्वाडोर कोलंबिया कॉफी उत्पादक कॉम्युनिटी त्यांनी कसे काम केले आहे आणि लहान कलाकार यात मोठा फरक कसा करतात हे तुर्की येथेही इतर बाबी आहेत तर त्या मार्गाने आम्ही त्यात विविध प्रकारची प्रकरणे आणली त्यानंतर आम्ही आम्ही काढलेल्या सातव्या मॉड्यूलमध्ये आम्ही जागतिक आस्सेसमेंट अहवाल आपल्याला माहित असलेल्या आस्सेसमेंट विषयी बोललो आणि प्रत्येक अहवालात कोणत्या प्रक्रियेकडे लक्ष द्यावे लागेल हे आपल्याला माहिती आहे त्यांचे प्रत्यक्षात कसे आहे त्या आस्सेसमेंटनात त्यांचे लक्ष काय आहे आणि त्यांनी कोणती मेथोडॉलॉजी अवलंबली आहे आणि त्यावरील त्यांचे मुख्य निष्कर्ष काय आहेत म्हणून आम्ही यावर चर्चा केली तसेच आपण तयार केलेल्या एंवीरोन्मेन्ट विषयक व्यवसायांना मार्गदर्शक सूचना कशा दिल्या आहेत अस्तित्त्वात असलेल्या काय आहेत आणि त्यांचे लक्षवेधी काय आहेत हे आपल्याला माहिती आहे त्या मार्गदर्शक सूचनांविषयी आम्ही चर्चा केली आणि या गोष्टी कशा सुधारल्या जाऊ शकतात याबद्दल आम्ही चर्चा केली आणि मग आम्ही येथे क्लायमेट बदलाबद्दलही चर्चा केली त्याचे प्रमाण किती आहे हे आपणास माहित आहे कारण प्रत्येक आस्सेसमेंट एका विशिष्ट प्रमाणावर केंद्रित आहे परंतु आपल्याला वेगवेगळे स्केल कसे ईंटेग्रेट करावे लागतील यावरही आम्ही चर्चा केली आणि शेवटच्या मॉड्यूलमध्ये आम्ही कम्युनिकेशन लोकांच्या विकासासाठी पार्टीसिपेशन आणि आपण जाणत असलेल्या शिक्षणाबद्दल बोललो जेणेकरून येथे आपण कम्युनिकेशन शिक्षण याबद्दल बोलतो तेव्हा पेडागॉगी देखील चित्रात येते जेव्हा मी विद्यार्थी होतो तेव्हा आर्किटेक्चरल शिक्षणामध्ये DRR बद्दल काहीच ओळख नव्हती परंतु त्यानंतरच मी आर्किटेक्चरलच्या शिक्षणाचा फिलॉसॉफिकल दृष्टीकोन आणि डिझास्टर रिस्क कमी करण्याचा प्रयत्न केला तर डिझास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर चा हा एक संक्षिप्त सांगाडा आहे आणि जर आपण संपूर्ण कोर्स पाहिला तर आपण थेअरी समोर आणत असलेल्या महत्त्वपूर्ण कीवर्ड पैकी एक ज्याबद्दल आम्ही पहिल्या मॉड्यूल्समध्ये स्पष्टपणे चर्चा केली आणि थेट प्रकरणांसह इतर मॉड्यूल्समध्ये नेहमीच चर्चा केली जाते आम्ही त्यातल्या थेरिओटिकल पैलूंबद्दल देखील चर्चा करीत आहोत मग वेगवेगळ्या सराव सेटअपने कसे कार्य केले याचा सराव आणि त्यातच ते वेगवेगळ्या योजना कशा तयार करतात वेगवेगळे डिझाइन कसे तयार करतात आणि कोणत्या प्रकारचे मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत आम्ही पहल विषयी चर्चा केली आणि त्सुनामीच्या नियमांबद्दल आम्ही चर्चा केली आम्ही GSDMA च्या नियमांविषयी चर्चा केली मग तिसरा पैलू आपण त्यातील मॅनेजमेंट च्या भागाबद्दल चर्चा करतो गव्हर्नन्स पैलू पार्टीसिपेशन कोपरेशन आणि कोऑर्डिनेशन कोणता आहे आणि शेवटचा भाग आम्ही आस्सेसमेंट आणि कम्युनिकेशन याबद्दल शिकलो आहोत शिकणे कसे कम्युनिकेशन केले गेले आणि सर्व कसे आहे हे त्यातील एक पैलू आहे आणि तसेच अंतर्गत किंवा प्रकल्पाच्या दरम्यान किंवा प्रकल्पाच्या आधी हा हझार्ड कम्युनिकेशन कसा होता तर हे मुख्य शब्द आहेत आणि मग शिक्षण आपल्याला कसे करायचे अंगभूत एंवीरोन्मेन्ट शिक्षणामध्ये DRR कसे शिकवायचे तर ही काही कीवर्ड मी आत्ताच एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि कदाचित तुम्हाला एक अतिशय मनोरंजक आकृती चित्रे सापडतील जिथे शुभोने प्रत्येक छोटी संकल्पना दर्शविली आहे त्याने अगदी सहजपणे कसे स्पष्ट केले म्हणूनच RHxV च्या आपल्या चर्चेपासून आपण प्रारंभ केला आहे की आपल्याला माहित आहे की एखाद्या निसर्गाची कल्पना कशी होते आणि आपणास माहित असलेल्या डिझास्टरत ते कसे बदलते आणि तेथील घरे बाहेर पडल्यास त्याचा कसा परिणाम दिसून येतो आणि जर त्याचा फ्लोरा आणि फौना वर परिणाम झाला तर त्याचा प्रभाव पडतो किंवा जर त्याचा हॅबिटॅट प्रभावित झाला तर त्याचा प्रभाव पडतो किंवा त्याचा प्रभाव फ्लोरांवर होतो आणि अप्रत्यक्षपणे हॅबिटॅट व ह्यूमन अस्तित्वावर परिणाम होतो तर त्याप्रमाणेच त्याने निसर्गाच्या प्रत्येक छोट्या पैलूची आणि ह्यूमन हस्तक्षेपाची जोड दिली तर तुम्हाला तुमच्या काही कोर्समधून आठवलेली ही काही चित्रे आणि त्यानंतर शुभोने दुसरे भाग संभाषणांविषयी चर्चा केली आहे आणि तेथेच सेण्डर आणि रिसिव्हर काय प्रकारची माहिती पोहोचत आहेत आणि आपल्यात काय अंतर आहे आणि समज बदलत कसे आहे ते येथे आहे म्हणूनच त्याने ज्या रिस्क च्या कम्युनिकेशनाची व्याख्या केली आहे तेथे स्वारस्य असणार्या पक्षांमधील आरोग्य डिझास्टर एंवीरोन्मेन्ट विषयक रिस्क याबद्दल कोणत्याही उद्देशाने माहितीची देवाणघेवाण केली जाते म्हणून नंतर तेथे 3 घटक आहेत ज्याविषयी त्याने चर्चा केली ती रिस्क समज रिस्क अनॅलिसिस आणि रिस्क मॅनेजमेंट म्हणून होते ज्यामुळे बहुतेक शुभोस चे लेक्चर आणि कम्युनिकेशन समज ही त्यांनी या 3 महत्त्वाच्या बाबींचा समावेश केला तर मग जेव्हा एखादा मॅसेज पाठवितो आणि मग संपूर्ण कोडिंग प्रक्रिया कशी होते आणि तो कसा प्राप्त करतो हे आपणास माहित आहे हे माझे संपूर्ण अर्थ आहे आणि मला काय समजले आहे त्याने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला तर हा माहिती कम्युनिकेशनाचा देखील एक भाग आहे आणि तो आपणास काय समजते हे आपण समजत नाही त्याबद्दल बोलत नाही परंतु ते सामायिक अर्थ आणि उदाहरणार्थ कल्चरल संदर्भांद्वारे रिस्क कशी समजली जाते याबद्दल आहे कल्चरल थेअरी तो रिस्क कल्चरल थेअरी आणले म्हणूनच जेव्हा आपण स्नेक कडे पाहिले तेव्हा आपल्याला हे माहित आहे की आपल्याला किती भिन्न कल्चर आहेत आपण ओळखत असलेली भारतीय कल्चर स्नेक ला प्रार्थना करते आणि काही लोक व्हिडीओग्राफी घेतात आणि काही लोक तो कापून खातात याबद्दल बोलतात जसे की तिथे आहे समान गोष्ट भिन्न धारणा म्हणूनच येथे अगदी अगदी लहान रंग किंवा रेड लाईट देखील वेगळ्या संदर्भात कसा समजला जातो आता आपल्याकडे समान रेड लाईट आम्सटरडॅम मधील ब्रॉथेल हाऊस एक प्रकार म्हणून वापरला गेला आहे आणि स्टॉपओव्हरचे महत्त्व आहे आणि आपल्याला माहिती आहे की या लाल प्रकाशाचा अर्थ तो कोठे ठेवला आहे त्या संदर्भात अवलंबून आहे म्हणूनच कल्चरलदृष्ट्या रिस्क निर्माण केली जाते कारण आपण सर्व कल्चरलदृष्ट्या पक्षपाती आहोत आणि हे सर्व लोक आपल्या आसपासच्या जगावर कसे कार्य करतात आणि कसे कार्य करतात हे आपण त्यांच्यासाठी ओळखत असलेल्या त्यांच्या जीवनशैलीवर अवलंबून असते काही लोक लहान असताना कसे मोठे होतात हे त्यांच्यासाठी एक प्रचंड हझार्ड आहे परंतु समान गोष्ट असू शकत नाही सर्व रिस्क तर हे सर्व कल्चरल संबंधित आहे म्हणूनच आपण येथे बोलत आहोत आपल्याकडे बरेच रिस्क आहेत परंतु सूचीला कसे प्राधान्य द्यायचे तर ही रिस्क प्राथमिकता आहे कारण ती खूप अंतःप्रेरणा आहे हे आपण रिस्क ला कसे प्राधान्य देतो आणि त्यानुसार आपण कसे नियोजन करतो या अर्थाने योजना केवळ फिसिकल नियोजनच नाही आम्ही आपले बजेट कसे नियोजित करतो आपल्याला माहित असलेल्या संपूर्ण प्रक्रियेस कसे सुरक्षीत करते या नियोजन तत्त्वांकडे आपण परत आलो आहोत चर्चा केली आहे आणि तिसर्या मॉड्यूलमध्ये आम्ही संपूर्ण सेटअपसारख्या भूमिकांबद्दल आणि जबाबदाऱ्या बद्दल आणि भिन्न व्यावसायिक संस्था यांच्यात कलंक कसे आहे याबद्दल देखील चर्चा केली त्यांना कसे योगदान द्यावे लागेल DRR मध्ये त्यांच्या योगदानाची भूमिका काय आहे आणि तिथेच आम्ही मॅक्स लॉक सेंटरमधील टोनी लॉयड जोन्सचा संदर्भ घेतो सर्वेक्षणकर्ते आर्किटेक्ट आणि अभियंता आणि नियोजक यांच्या 4 वेगवेगळ्या प्रकारांचे काम कसे करतो ते कसे त्यांच्या भूमिका काय आणि कोणत्या टप्प्यात आहेत तर खरं तर या अभ्यासक्रमाची रचनादेखील त्यांनी टप्प्याप्रमाणे संरचनेच्या पद्धतीनुसार केली आहे म्हणून डिझास्टर दरम्यान डिझास्टरपूर्वीचे नियोजन आणि ट्रॅजिशन रिलीफ आणि रिकन्स्ट्रक्शन आणि आपल्याला अडाप्टेशन प्रक्रिया कशी समजते हे शेवटचे कसे आहे हेच आहे की आपल्याला वेगवेगळ्या भूमिका आणि क्षमता कशा समजल्या पाहिजेत आणि कसे वापरावे आणि आपल्याला माहित आहे की आपण कोणते तज्ञ वापरावे आता कम्युनिकेशन प्रक्रियेत अर्थातच जेव्हा शुभो ने याबद्दल सविस्तर चर्चा केली असेल परंतु सुनावणीबद्दल त्याने ज्या प्रकारे चर्चा केली त्याप्रकारे हे आपल्यास माहिती असलेल्या मार्गांबद्दल देखील होते आणि माहिती कशी पुरविली जाते वाचत आहे हे आपल्याला माहित आहे म्हणून हे संपूर्ण नेटवर्क हे स्वयंसेवी संस्था आणि बाहेरील लोक आपल्यास कसे माहित आहेत हे सामाजिक भांडवल म्हणजे सुनावणीचे सामाजिक नेटवर्क प्रभावीपणे वापरले जाते तर मुळात स्वयंसेवी संस्था स्वयंसेवी संस्थांचे मध्यवर्ती व्यक्ती आणि तसेच आपल्याला माहिती आहे की काही नेटवर्कचे सदस्य या नेटवर्कशी कसे जोडले गेले आहेत सिमिलर नेटवर्क जर आपल्याकडे त्सुनामीच्या काळात 2004 त्सुनामी पोहोचली असेल तर हिंद महासागर त्सुनामी तमिळनाडु पर्यंत पोहोचण्यासाठी जर हे नेटवर्क नेले असते तर आपण बर्याच लोकांचे प्राण वाचवले असते तर आपण त्या जतन केले असते बर्याच तोटा आणि आम्ही क्लायमेट बदलांच्या अनुकूलतेबद्दल देखील चर्चा केली आहे जेणेकरून आपल्याला माहिती असेल क्लायमेट बदलाचे प्रमाण आणि त्यातील आव्हाने कोणती आहेत आम्ही ईंटेग्रेट करण्यात अक्षम का आहोत योग्यरित्या DRR आणि क्लायमेट बदल अनुकूलन ईंटेग्रेट करू शकत नाही कारण तेथे प्रमाणात विसंगती आहेत स्थानिक पातळीवरील आव्हाने आहेत ज्ञानाशी जुळत नाही आणि तेथे तात्पुरती आव्हाने आणि निकष यांच्यात न जुळणारी भिन्न भिन्न संदर्भं आहेत ज्यावर आपण चर्चा केली आणि तेथेच विविध शहरे क्लायमेट बदलाशी कशी झुंज देत आहेत आणि अॅमस्टरडॅम कशी आहेत त्यांचे कसे अडथळा एकेकाळी ते फक्त 10 वर्षातच उघडत असत परंतु आता ते जवळजवळ प्रत्येक 1 किंवा 2 वर्षांनी उघडत आहेत तसेच आम्ही तरंगत्या घरांच्या संदर्भात विविध रूपांतर प्रक्रियेबद्दल देखील चर्चा केली परंतु त्याचप्रमाणे आम्ही देखील एक गंभीर मार्गाने पाहिले हे फायदेशीर आहे का तरंगत्या घरांवर कोट्यवधींची रक्कम खर्च करणे किंवा त्यासाठी आणखी कोणतेही चांगले मार्ग आहेत फिलिपाईन्सच्या रेजिना लिम्स च्या कामात क्लायमेट बदल आणि कल्चरच्या चर्चेशी आम्ही संबंधित आहोत आणि तेथील कॉम्युनिटीावर आणि त्यांच्या मासेमारीच्या कारणास्तव तेथील आदिवासींचे ज्ञान कसे आहे आणि ते काय पहात आहेत परदेशी मच्छीमार कसा आहे ते हे स्वदेशी ज्ञान कसे समजू शकतील आणि बरेच प्रभाव तयार करु शकत नाहीत तर हे सर्व आहे आपण शिकलो की कल्चर स्वदेशी कल्चर कशा रिस्क वर ठेवतात आणि येथेच आम्ही अड़ाप्टिव्ह अंगभूत वातावरणाच्या फ्रेमवर्क विषयी चर्चा केली जे माझे विविध काम मोठ्या प्रमाणापासून इमारतीच्या प्रमाणात कसे प्रमाणित करावे आणि भविष्यातील रिस्क होण्यापूर्वीच्या डिझास्टरपूर्वीचे वेगवेगळे टप्प्याटप्प्याने कसे काम करावे याबद्दल माझे चालू काम डिझास्टरनंतरचा आणि भविष्यातील रिस्क आणि असुरक्षिततेचे आस्सेसमेंट कसे करावे माक्रो मेसो आणि मॅक्रो स्तरांद्वारे कसे चालविले जाऊ शकते आणि येथे आपण विविध संस्था संस्थागत कोपरेशन कोऑर्डिनेशन आणि पुन्हा पार्टीसिपेशन कम्युनिकेशन जागतिक आणि राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर चर्चा करतो म्हणूनच निसर्ग आणि कल्चर एकत्र कसे आणावे आणि डिझास्टर रिस्क कमी आणि क्लायमेट बदलाचे अनुकूलन कसे समजावे तर एकूणच याचा अर्थ असा की त्यातील मॅनेजमेंट फिलॉसॉफी त्यावरील थेरिओटिकल फिलॉसॉफी आणि काही साधने आपण त्याबद्दल शिकलो आहोत परंतु संपूर्ण अभ्यासक्रम मुख्यत अंगभूत वातावरणाच्या व्यवसायांवर केंद्रित अंगभूत वातावरणाचे स्वरूप यावर केंद्रित आहे त्याचा कसा परिणाम होतो आणि त्याचे कार्य कसे केले गेले आणि त्याचा कसा प्रतिसाद दिला गेला म्हणूनच मी याला ट्रॅजिशन स्थित अंगभूत वातावरण म्हणून म्हणतो म्हणूनच केनियासारख्या वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणे आपल्यासमोर आली आहेत ट्रॅजिशन आश्रयाचे नंतरचे वैयक्तिकरण कसे झाले आणि लोक कसे पार्टीसिपेशनी झाले आणि येथे मी वैयक्तिकरणाबद्दल बोलतो ही कल्चरल कमतरतेला नैसर्गिक प्रतिसाद आहे आणि आर्थिक संधींनाही तर जेव्हा आपण गुजरात रिकव्हरीबद्दल चर्चा केलेल्या ट्रॅजिशन आश्रयस्थानां विषयी बोलतो तेव्हा त्या काळातल्या या माझ्या स्वत च्या भेटी आहेत आणि शाळा कशी नव्हती आणि वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था कशा पुढे येतात आणि त्यांनी शालेय शिक्षणास कसे पाठबळ दिले आणि भिन्न टेक्नॉलॉजी माहिती कागद घरे आणि तंबू त्याची किंमत परंतु आपण जे पहात आहोत ते म्हणजे ट्रॅजिशना नंतरचे कसे ते कायमस्वरुपाकडे कसे जाते म्हणूनच वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या पार्टीसिपेशनाच्या प्रयत्नांनी ते त्वरेने नेले आहे परंतु येथे आपणास थोडीशी सूचना दिसू शकते की हा कॉम्युनिटी दगडाने पुन्हा इमारतीत कसा आला आहे आणि विविध व्यावसायिक संस्था काही कौशल्य देत आहेत त्यास सुरक्षित कसे बनवायचे यावर काही मार्गदर्शन करीत आहे संपूर्ण अभ्यासक्रमात आम्ही काय केले ते म्हणजे आपल्यास माहित असलेल्या वेगवेगळ्या पद्धती जोखमी कशा समजून घ्याव्यात रुपांतर कसे समजले पाहिजे दळणवळण प्रक्रिया कशी समजून घ्यावी लागेल अंतर देखील आढळतात म्हणूनच येथे आम्ही मुलाखतींच्या विविध पद्धतींबद्दल आणि मॅपिंग साधनांवरील काही परिमाणात्मक समजून माईंड मॅप आणि वेळानुसार ते कसे भिन्न आणि भिन्न दृष्टिकोन याबद्दल चर्चा केली एखाद्या कॉम्युनिटीाकडे कसे जायचे सामाजिक स्तरापर्यंतचा दृष्टीकोन पार्टीसिपेशनी दृष्टीकोन या सर्व गोष्टींबद्दल आपण याबद्दल चर्चा केली आणि मग त्सुनामीच्या बाबतीत रुपांतरण कसे सुरू होते एक छोटे घर कसे शौचालय कसे पूजास्थान बनते पती गमावलेल्या महिलेने घराच्या पुढील भागाला दुकान म्हणून कसे हलवले याविषयी चर्चा केली अशा प्रकारे त्यांनी आसपासच्या जागांवर अतिक्रमण करण्यास सुरवात केली सार्वजनिक जागा तर हे अंगभूत वातावरणाच्या दृष्टीकोनातून मोठा दृष्टीकोन आणते हे अगदी शहरी रचनांचे पैलू सर्वात लहान मध्ये आणते सेटलमेंटची योजना आखत आहे परंतु जर आपण एखाद्याला कल्चरल अनुकूलतेकडे पहावे लागेल आणि तेथेच आपल्याला 80 वर्षांनंतर तीच कहाणी आपल्या रस्ता नेटवर्कच्या बाबतीत कशा प्रकारे सुधारित केली गेली आहे हे आपण 80 वर्षांनंतर पाहू शकतो सार्वजनिक जागांच्या बाबतीत त्यांनी कसे बांधले आहे आणि येथेच परंपरेने नव्या रूपात कसे परत येऊ शकते हे आपल्याला संकरित स्वरूपात माहित आहे तर सर्व प्रकरणांमध्ये आम्ही चर्चा केलेली प्रक्रिया आणि नेटवर्क विषयी आहे तर संघटनांनी कॉम्युनिटीांशी कसा व्यवहार केला आणि ते कसे नेटवर्क केले गेले परंतु माक्रो पातळीवरील एजन्सीकडे मॅक्रो पातळीवर आहे म्हणून आम्ही कोलंबियामधील ग्रामीण बांधकामांविषयी चर्चा केली जेथे कॉफी उत्पादक संघटना आहेत आणि त्यांची संघटना कशी रचली कॉफी उत्पादक संस्थांच्या संस्थात्मक संरचना आणि त्यांची फंडिंग प्रक्रिया कशी आणि हे कसे विकसित केले गेले आणि पार्टीसिपेशनात्मक दृष्टिकोनातून कसे तांत्रिक कौशल्यांनी त्यांचे समर्थन कसे केले जेणेकरून या संघटनांना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळे निधी मंच कसे तयार केले गेले आणि त्याच वेळी आपल्याला माहिती आहे की कोणत्या प्रकारचे प्रतिसाद आहे आणि येथे आपण प्रीफेब टेक्नॉलॉजी देखील अवलंबले गेले आहे आणि त्यामध्ये लोक कसे प्रशिक्षण दिले गेले आहे आणि तांत्रिक कौशल्य त्यांचे मार्गदर्शन करीत आहे हे आपण पाहू शकतो तर आपण काय पाहू शकता की काही लोकांनी त्यांच्या घरांची दुरुस्ती कशी केली आणि नवीन घरे बांधण्यास कशी सुरुवात केली आणि त्याचप्रमाणे तुर्कीमध्ये आम्ही भाडेकरू कसे आपल्याला माहित आहे की ते प्रक्रियेत ओळखले जात नाहीत आणि त्याच ठिकाणी कॉम्युनिटी संस्था असलेल्या स्वयंसेवी संस्थांसारखे छोटे कलाकार पुढे आले आणि त्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रकल्पांवरही काम केले आणि ही संपूर्ण चर्चा भाग घेण्याची प्रक्रिया आणि सोयीची प्रक्रिया आणि नियंत्रण यंत्रणेबद्दल कोण नियंत्रित करते आणि कोणत्या हे एक्सरसाईजचे नियम आणि सुविधा देणारे कोण नियंत्रित करेल याविषयी चर्चा करते तर या सर्व प्रकरणांमध्ये आम्ही लोकांना केंद्रस्थानी ठेवण्याविषयी चर्चा केली आहे म्हणूनच येथे शुभो ने बॉम्बेमध्ये आपल्या धारावी च्या कार्याबद्दल आणि तेथील रिस्क संभाव्यतेला कसे समजले आहे आणि शेवटी ते कसे सत्यापित केले याबद्दल चर्चा केली आहे तर हे संपूर्ण कॉम्युनिटी पातळीवरील समजून घेत आहे हे देखील आहे आपण शिकलेल्या काही पद्धती आणि आकलन या अभ्यासक्रमात आपण कसे येऊ शकतो ग्लोबल आस्सेसमेंट अहवाल जसे विविध आस्सेसमेंट अहवाल जे कॅसिडी जॉनसन चे आहेत जेथे ते इमारत कोडबद्दल बोलतात आणि जिथे स्थानाचा दृष्टीकोन आणि डिझाइनचा दृष्टीकोन आहे बिल्डिंग कोड असूनही इमारत कोर्स बांगलादेशातील वास्तवाशी कसे जुळत नाही वास्तवात असुरक्षित परिस्थितीत कसे रुपांतर होते तसेच आम्ही दक्षिण आशियाई डिझास्टर अहवालाच्या इतर अनेक अहवालांविषयी चर्चा केली ज्यात पाकिस्तान नेपाळ श्रीलंका आणि भारत यासारख्या विकसनशील देशांचा समावेश आहे फ्रेमवर्क मागे आणि मी डिझास्टर रिस्क कमी करण्याच्या जॉन ट्विग्स च्या कार्यावर असलेल्या चांगल्या सराव पुनरावलोकनांचा उल्लेख केला आहे आणि तेथेच त्याने या सर्व फ्रेमवर्क एका विभागात संकलित केले तर ही अगदी अलीकडील आवृत्ती आहे आणि जिथे आपण डिझास्टर रिस्क आणि दारिद्र्य नेक्सस विषयी बोललो त्याचप्रमाणे आम्ही रोजीरोटीच्या फ्रेमवर्कमधील DFID रेसिलेन्स च्या फ्रेमवर्कबद्दल आम्ही कसे रेसिलेन्सला फ्रेमवर्कवर पुढे गेलो याबद्दल बोललो तर या सर्वांवर चर्चा झाली आहे म्हणून जेव्हा आपण रेसिलेन्स च्या चौकटींबद्दल आणि जागतिक स्तरावर सुंदाए फ्रेमवर्क कृतीसाठी ह्युगो फ्रेमवर्क कसे असते कृतीसाठी या प्राधान्यक्रम काय आहेत याबद्दल चर्चा करतो या सर्व गोष्टी आम्ही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चर्चा केली संस्थात्मक नेटवर्कमध्ये यूएन कसे कार्य करते यूएन स्वतःच्या सेटअपद्वारे आयोजित केलेल्या विविध संस्था कोणत्या आहेत आणि आम्ही कॉम्युनिटी आधारित नेटवर्कबद्दल देखील चर्चा केली तिथेच CAM आणि CBDRM आहे म्हणूनच येथे कॉम्युनिटी आस्सेट मॅनेजमेंट आणि कॉम्युनिटी बेस डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट आहे तर डिझास्टरची रिस्क कमी करण्यात भिन्न सामाजिक राजधानी आणि त्याचे नेटवर्क कशी महत्वाची भूमिका बजावते आणि नेपाळच्या बाबतीत आम्ही आतापर्यंत मान्य नसलेल्या काही गोष्टी कायदेशीररित्या याबद्दल चर्चा केली बिल म्हणून कशी राहिली आणि ती कायद्यात कशी बदलली गेली नाही म्हणूनच आपणास माहित असलेले स्थानिक डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट नियोजन मार्गदर्शक तत्त्वे डिझास्टर आणि विकास कनेक्ट करण्यात ते कसे योग्यरित्या सक्षम नाही तर त्यादृष्टीने काही प्रमाणात योजना आखण्याची प्रक्रिया तयार केली पाहिजे आम्ही धोक्यात असलेल्या वारसाबद्दलच्या विविध उदाहरणांबद्दल देखील चर्चा केली पिटलखोरा लेण्यांप्रमाणेच GEO टेक्नॉलॉजीाच्या दृष्टीकोनातून त्यांचे आस्सेसमेंट कसे केले जाते हे रॉक सुरक्षितपणे सांगते तसेच आम्ही याबद्दल चर्चा केली हे कसे रेट केले गेले आहे आणि आपल्याला कसे माहित आहे की कोणत्या प्रकारचे हस्तक्षेप तयार केले गेले आहेत एक छोटा स्तंभ बनविण्यासाठी कदाचित एक छोटासा कालवा तयार करण्यासाठी घेतला असावा आपल्याला कोणत्या कडक सूचना पाळाव्या लागतात काय स्पर्श करावे आणि काय स्पर्श करू नये काय करावे काढण्यासाठी आणि काय जोडायचे नाही या सर्व गोष्टी आपण त्या एक्सरसाईज मध्ये शिकलो आहोत आणि अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही आयुठाया शहराबद्दल देखील चर्चा केली आहे हे कसे रिस्क आणले गेले आहे आणि आम्ही त्यांच्या खाण शहर किरुणा बद्दल देखील चर्चा केली हे एक प्रमाण आहे म्हणून आता एखाद्या गुहेपासून सुरुवात करून आपण एका ऐतिहासिक पूर्वेबद्दल बोलत आहोत आणि खाणच्या समस्येमुळे त्याचे संरक्षण कसे केले गेले याबद्दल आपण संपूर्ण किरुणा शहराबद्दलही चर्चा करतो आणि या सर्वांची चर्चा झाल्यानंतर आम्ही कॅमिलो बोआनोस रिकन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी आणले ते कसे थेअरी केले जाऊ शकते गिबेलिनाGibellina'sच्या बाबतीत गिबेलिना प्रकरण आणि तुर्की प्रकरण कॅपाडोसिया प्रकरणातून आपण काय धडे घेतले आहेत आणि पावर डिस्कोर्से ऑप्शन आणि चॉईस याबद्दल रिकन्स्ट्रक्शनच्या जागेची थेरिओटिकल समज कशी आहे मग आम्ही आपल्यासंदर्भातील मार्गदर्शनाबद्दल मार्गदर्शनासाठी उपलब्ध असलेल्या विविध पुस्तिका काय आहेत अभ्यासाला थंब रुल देण्याचे विविध प्रकार कोणत्या आहेत याबद्दल चर्चा केली परंतु प्रत्यक्षात या गोष्टी असूनही आपण जे पाहू शकतो ते म्हणजे या मलकपेट भुजचे वास्तव आणि या गोष्टी कशा घडत आहेत हे नियोजन नियंत्रित करते आणि पुन्हा आम्ही त्सुनामीतील घरांच्या पुनर्निर्माणविषयक मार्गदर्शक सूचनांविषयी चर्चा केली आणि अलीकडेच बेनी कुरियाकोसे सह केरळ पूर स्थानिक भाषेतून घेतला गेला आहे आणि तेथील स्थानिक संदर्भ समजून घेत आहे आणि CBRI आणि ग्रामीण विकास मंत्रालय ग्रामीण गृहनिर्माण टेक्नॉलॉजीावर ते कसे कार्य करतात या ग्रामीण गृहनिर्माण टेक्नॉलॉजीाचे प्रमाणिकरण कसे करावे आणि विशेषत 13 राज्यांमध्ये त्यांनी काम केले आहे म्हणूनच आपण यातून थोडक्यात गेलो आहोत आणि मग आम्ही शिक्षणाच्या फिलॉसॉफिकल आशयाबद्दलही संबोधित केले तिथेच HD CHAYYA मी आपली आणि आपली आणि तिची कल्पना माझ्या सारातून कशी वाढते यावर कार्य करते आणि ही जाणीव मला आहे समाजातील स्वत चा आणि त्याचा परिणाम DRR वर होऊ शकतो तर हे आणि हे आर्किटेक्चरल ओरिएन्टेशनशी कसे संबंधित आहे आणि तिथेच आम्ही पेडागॉगी बद्दल आणि पेडागॉगी आम्ही विविध साधनांविषयी स्पष्टीकरण दिले मी स्वतः वापरलेल्या वेगवेगळ्या अध्यापनाच्या अभ्यासानुसार दत्तक घेतो जे सामान्यत उत्तम एक्सरसाईजसाठी तयार करण्याचा माझा एक अभ्यास आहे जो मी माझ्या विद्यार्थ्यांसह करण्याचा प्रयत्न केला आहे ते म्हणजे त्यांनी एकाच खंडात वेगवेगळ्या खंडातील संपूर्ण शिक्षणाची कल्पना करण्याचा प्रयत्न केला मॉडेल्स रोल प्ले व ही सर्व वेगवेगळी तंत्रे कशी आहेत कारण आम्हाला त्यांना वास्तविक संदर्भात शिक्षित करणे आवश्यक आहे कारण आम्हाला त्यांना वास्तविक संदर्भासाठी तयार करावे लागेल तर आता हा आपल्या सारांशचा शेवट आहे परंतु आता समान स्वरुपाच्या त्याच पत्रकात आपण शिकलेल्या गोष्टी डिझास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर आणि प्रत्येक मॉड्यूलमधील आमचे मुख्य शिक्षण काय आहे याचा मी शेवट करीन पहिल्या मॉड्यूलमध्ये आणि हे सूचविते की कृपया प्रथम थेअरी समजून घ्या आणि जाणून घ्या कारण थेअरी नेहमीच एखाद्या चांगल्या अभ्यासासाठी आपल्याला कनेक्ट करू शकते दुसरे मॉड्यूल आम्ही मॅपिंग तंत्राबद्दल देखील शिकलो प्रथम रिस्क चा मॅप कसा बनवायचा रिस्क ला प्राधान्य द्या आणि मग हे आपण पुढे नियोजन करण्यात मदत करू शकता भूमिका ठरवण्याविषयी आपण चर्चा करीत असलेला तिसरा पैलू आपण स्वत ला कसे व्यवस्थित करता एक श्रेणीबद्ध प्रक्रिया काय आहे हे समजून घ्या या भूमिका आणि जबाबदाऱ्या पैकी काय आहे हे समजून घ्या मग डिझास्टर पूर्वानुमान नियोजन अपेक्षित तयारी करा आणि क्षमस्व येथे ही शब्दलेखन चूक आहे अपेक्षेसाठी देखील तयारी करा आणि अनपेक्षित देखील म्हणूनच आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे नंतर रिलीफ आणि ट्रॅजिशनात स्थानिक क्षमता क्षीण करू नका कारण साहजिकच मदत टप्प्यावर या लोकांना हे स्पष्टपणे अधोरेखित करते की त्यांना मदत करण्यासाठी आपल्याकडे जे काही आहे ते आम्हाला माहित नाही परंतु आपल्याकडे आवश्यक मार्ग देखील आहेत त्यांचा रिलीफ कसा आहे याचा विचार करा म्हणजे क्षमता म्हणजे ते स्वत ला कसे तयार करतात भूतकाळापासून शिका आपण काय शिकतो की काही वेळा आपत्कालीन परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करतो आणि रिकन्स्ट्रक्शनच्या टप्प्यात आपल्याला ट्रॅजिशन प्रक्रिया समजून घ्यावी लागेल ट्रॅजिशन प्रक्रिया समजून घ्यावी लागेल लोकांना केंद्रस्थानी ठेवले पाहिजे आणि मूल्यमापन करणे आवश्यक आहे जे आम्ही बिल्डिंग कोडवर नमूद केले आहेत कोडचा अभाव आहे नियामक प्रक्रियेचा अभाव आहे परंतु खात्री करुन घ्या आपण फार वरवरचे सर्वेक्षण करत नाही कारण बर्याच अहवालांमध्ये केवळ किती घरं बांधली जातात हे केवळ संख्येवर लक्ष वेधून घेतलं आहे पण ते कसं रुपांतर झालं आहे ते पाहावं लागेल हे कसे यशस्वी झाले आहे तर ही एक गोष्ट आहे जी आपण काढून घेत आहोत मग कम्युनिकेशन कम्युनिकेशन शिक्षण आणि वास्तविकतेसाठी पार्टीसिपेशनी व्हा अगदी शैक्षणिक दृष्टीकोनातूनही कम्युनिकेशनात गोष्टींना वास्तववादी मार्गाने घ्या अन्यथा कारण आपण तयारी करीत आहात अगदी विद्यार्थ्यांमध्येही आम्ही वास्तविक समस्यांसाठी तयारी करीत आहोत तर आपण त्या दृष्टीकोनातून घेत असल्याचे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करा मला वाटते की हा आपल्या अभ्यासक्रमाचा शेवट आहे आणि मी त्यांच्यातील प्रत्येक पार्टीसिपेशने त्यांच्या अद्भुत पार्टीसिपेशना बद्दल आभार मानले आहेत आणि आम्ही तुम्हाला पुढील अभ्यासक्रमांत भेटण्याची आशा करतो खूप खूप धन्यवाद